सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखांकन आणि संगणक ग्राफिक्सवरील आमच्या एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण विभाग क्रमांक 3 मध्ये आहोत व्याख्यान क्रमांक 30 मध्ये आहोत आणि आपण लंबजन्य प्रक्षेप I चा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स I अंतर्भाव करीत आहोत तर या लंबजन्य प्रक्षेप I ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन I मध्ये आपण बिंदू आणि बिंदू प्रक्षेपणावरचा शेवटचा भाग बघणार आहोत सर्व प्रथम आपण पहिला प्रश्न विचारू इच्छितो कि कोणत्याही वस्तूचा प्रक्षेप कसा काढायचा विशेषत बिंदूचा त्या हेतूसाठी आपल्याला काय आवश्यक आहे आपल्याला एखादी वस्तू आवश्यक आहे कदाचित ती वस्तू कॅमेरा असू शकेल ती पेन असू शकते ती पेन्सिल असू शकते किंवा कार देखील असू शकते तर आपण त्या वस्तूच्या त्या पृष्ठभागावरील प्रत्येक बिंदू संदर्भ प्रतलावर प्रक्षेपित करणार आहोत तर आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या म्हणजे वस्तू चला आपण गाडी सांगू आणि आपल्याला एक निरीक्षक हवा आहे संदर्भ प्रतलाचे लंबवत दिशेने निरीक्षण करेल म्हणजे ही कार असेल तर संदर्भ प्रतलावर आपण वस्तू वरच्या बिंदूला प्रक्षेपित करत आहोत त्याचप्रमाणे आपण कदाचित त्या तळाशी असलेल्या प्रतलात वरचे बिंदू प्रक्षेपित करत असू तर प्रथम एक वस्तू ही दुसरी म्हणजे निरीक्षक आहे आपण त्या दिशेने वरच्या दृश्यातून बाजूच्या दृश्यावरून किंवा समोरच्या दृश्यातून पहात आहोत यालाच आपण उभ्या आणि आडव्या प्रतलांच्या संदर्भात वस्तूंचे स्थान असे म्हणतो मला असे वाटते की हे प्रतल असावे कोणत्याही प्रक्षेपणासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या या तीन गोष्टी आहेत कारण प्रक्षेप हेच त्या वस्तूचे खरे परिमाण देतात मागच्या वर्गात आपण वस्तू स्थित असलेल्या विविध प्रकारच्या क्वाड्रंट्सबद्दल प्रथम क्वाड्रंट द्वितीय क्वाड्रंट तृतीय क्वाड्रंट आणि चतूर्थ क्वाड्रंट शिकलो आहोत या क्वाड्रंट मध्ये आपण याला उभे प्रतल असे म्हणतो जर एखादी वस्तू त्या पहिल्या क्वाड्रंटमध्ये ठेवली गेली असेल तर या वस्तूचे त्या प्रतलावर जुळणारे हे कोणत्या प्रकारचे प्रक्षेप आहेत ज्याला आपण संदर्भ प्रतल म्हटले आहे आणि हे प्रतल ज्याला आपण आडवे प्रतल म्हणतो आणि निरीक्षकाच्या आधारे उदाहरणार्थ एखादी वस्तू तिथे असल्यास त्या पृष्ठभागावरील प्रक्षेपण आपण या उभ्या आणि आडव्या प्रतलांवरील वस्तू काय म्हणून पाहणार आहोत या प्रतलांच्या आधारे जेव्हा आपण ह्या उभ्या आणि आडव्या प्रतलांना उलगडतो तेव्हा आपल्याकडे या वेगवेगळ्या प्रतलांवर बिंदूंच्या वेगवेगळ्या जुळण्या असतील उदाहरणार्थ प्रतलावर प्रक्षेपित करत असलेल्या बिंदूचा विचार करूया उदाहरणार्थ बिंदू ए आपल्याला प्रक्षेप घेण्यात रस आहे जरी हा बिंदू क्वाड्रंट ए मध्ये ठेवला गेला आहे तरी आपण जे प्रक्षेप पाहणार आहोत ते या उभ्या आणि आडव्या प्रतलांवर आहेत तर येथे उभ्या प्रतलात बिंदू ए प्रक्षेपित केला आहे हे उभे प्रतल आहे आणि आपल्या अभियांत्रिकी रेखांकनासाठीचा संकेत म्हणजे उभ्या प्रतलातील कोणत्याही प्रक्षेपासाठी आपण हे चिन्ह 'किंवा' वापरतो आणि चला आपण प्रक्षेप लंबजन्य प्रक्षेपांसाठी ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनसाठी लोअर केस आणि अप्पर केस अक्षरे खऱ्या वस्तूंसाठी वापरू तर कारण आपण उभ्या प्रतलावर a लहान ए लोअर केस ए प्रक्षेपित केले आहे त्याचप्रमाणे हे A मोठे ए अप्परकेस ए आडव्या प्रतलावर प्रक्षेपित केले आहे आणि घड्याळाच्या दिशेने 90 अंशांनी हे आडवे प्रतल उलगडू तर प्रक्षेपित करा आणि त्याच्या मूळ आधारावर बिंदू a मिळविण्यासाठी या दिशेने लांबी किंवा त्रिज्या स्थानांतरित करा आडव्या प्रतलावर म्हणजे जे हे आडवे प्रतल उलगडले गेले आहे आपण त्यास लोअर केस अक्षरानी दर्शवितो कोणतेही चिन्ह ' किंवा ' न वापरता दर्शवितो तर परिभाषा म्हणजे उभ्या प्रतलावर प्रक्षेपणासाठी a' तर आडव्या प्रतलावर प्रक्षेपणासाठी a कोणत्याही चिन्हा शिवाय ' किंवा ' हे पहिल्या क्वाड्रंट मधील प्रक्षेपित बिंदू साठी हा संकेत आहे चला तृतीय क्वाड्रंटमधील बिंदूला पाहू जर उभ्या आणि आडव्या प्रतलावर या बिंदूला प्रक्षेपित केल्यास तो कसा दिसेल ते आपण पाहू आता बिंदू A हा तिसर्या क्वाड्रंटमध्ये आहे म्हणजेच या तिसर्या क्वाड्रंटमध्ये कुठेतरी बिंदू A स्थित आहे आणि आपल्याला या बिंदू A ला वेगवेगळ्या प्रतलांवर प्रक्षेपण करण्यात रस आहे जे आपण पाहिले ते तिसर्या क्वाड्रंटमध्ये आहे ते मुख्यत त्या अपारदर्शक प्रतलावर प्रक्षेपित केले जाईल आणि आपण ते अपारदर्शक प्रतल घड्याळाच्या दिशेने 90 अंशांनी बनवत आहोत तर समांतर उभ्या प्रतलावर हा बिंदू असेल हे समांतर उभे प्रतल आहे आणि हे संपूर्ण प्रतल आरसा आहे आपण त्याला उभे प्रतल बनविण्यासाठी या दिशेने 90 अंशांनी फिरवित आहोत ते काय आहे हे आपण येथे पाहू शकतो या उभ्या प्रतलावर बिंदू A प्रक्षेपित केला आहे बिंदू A ला आपल्याला त्या उभ्या प्रतलावर प्रक्षेपित करायचे आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण काय करणार आहोत तर ते म्हणजे आडवे प्रतल दुमडणे तर जर आपण येथे समांतर प्रतलांवर किंवा या उभ्या प्रतलावर प्रक्षेपित करत असाल तर तो प्रक्षेप आपल्याला a' देईल आता याला आडव्या प्रतलावर प्रक्षेपित केले आहे एकदा आपल्याकडे प्रक्षेप आला की आपण या आडव्या प्रतलाला घड्याळाच्या दिशेने 90 अंशांनी उलगडतो तर त्यामुळे हे संपूर्ण आडवे प्रतल या उच्च स्तरावर येते याचा अर्थ असा की आपला हा बिंदू मूळ म्हणून त्रिज्या म्हणून ही त्रिज्या त्या प्रतलात स्थानांतरित करतो त्यास लोअर केस a असे नाव द्या आणि चला हे पुन्हा पाहूया एकदा आपल्याकडे हा बिंदू A आला की आपल्याला 2 संबंधित प्रतलांवर हा बिंदू प्रक्षेपित करावा लागतो नेहमीप्रमाणेच प्रथम त्याला उभ्या प्रतलात प्रक्षेपित करतो एकदा आपण ते पूर्ण केल्यावर आपण त्या बिंदूला a' असे नाव दिले बिंदू A चे a' हा बिंदू आपण आडव्या प्रतलात प्रक्षेपित करतो आणि आडवे प्रतल घड्याळाच्या दिशेने 90 अंश बनवतो तर आपण हे इतके पलटवणार आहोत की आपण हे आडवे प्रतल म्हणून बनवू आणि या प्रक्षेपक लांबीला त्या मार्गाने स्थानांतरित करू आणि त्याला a असे म्हणू चला बिंदू दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये आहे की नाही ते आपण पाहू याचा अर्थ असा आहे की A बिंदू येथे कुठेतरी आहे प्रथम आपल्याला हा बिंदू उभ्या प्रतलात प्रक्षेपित करायचा आहे तो हा आहे आपण याला आडवे प्रतल म्हणतो उभ्या प्रतलावर A बिंदू प्रक्षेपित करा आणि त्याचा प्रक्षेप a' आहे बिंदू A च्या प्रक्षेपाला a' म्हणू आता यास या तळाशी प्रक्षेपित करा आणि घड्याळाच्या दिशेने 90 अंशांनी दुमडा तर आडवी गोष्ट जी आपण प्रक्षेपित केली आहे ती आपण त्या दिशेने प्रगट करीत आहोत तर ते त्या ठिकाणी स्थित असेल बहुतेक प्रकरणांमध्ये या प्रतलावरील प्रक्षेपण रेषा आणि इतर गोष्टी एकतर आपण त्या प्रतलात दर्शवितो तर उदाहरणार्थ जर मी पहिल्या क्वाड्रंटमधील प्रतल उभे प्रतल दर्शवित आहे कदाचित आपण उभे प्रतल आडवे प्रतल दर्शवित असू जर आपण त्या प्रतलाकडे लंब दिशेने बघत असाल तर उभ्या प्रतलाकडे लंब दिशेने आणि त्यास उलगडत आहोत किंवा आपण या बाजूकडे पहात आहोत तर त्याच्या बाजूला हे उभे प्रतल आडवे प्रतल 90 अंशांनी पलटी करून आपल्याला ही रेषा मिळेल तर आपल्याकडे येथे आडवे प्रतल असेल म्हणूनजर आपण काही द्विमितीय गोष्टी तयार करणार असाल तर आपण ही संपूर्ण वस्तू दाखवत नाही उभ्या प्रतलावर आडव्या प्रतलावर आपण प्रक्षेप दर्शवितो एका दृश्यात हे पेटी बनवते दुसर्या दृश्यात ते रेषा बनते तर या रेषांवर किंवा या प्रतलांवर आपण प्रक्षेप दर्शवित आहोत आणि आपण हे सतत पहाण्याचा प्रयत्न करीत आहोत की हे उभे प्रतल समान राहील परंतु आडवे प्रतल कदाचित घड्याळाच्या दिशेने 90 अंशांनी पलटी होईल तर जर प्रथम क्वाड्रंट असेल तर आपण त्या मार्गाने ते प्रक्षेप दर्शवितो जर ते तृतीय क्वाड्रंटमध्ये असेल तृतीय क्वाड्रंट प्रतल उभे प्रतल समान ठेवा परंतु आडवे प्रतल ते आहे आणि आपण काय करतो उभे प्रतल समान ठेवा आपल्याकडे नेहमीच असे प्रक्षेप असतात आणि असे प्रक्षेप आपण त्यास 90 अंशांनी घड्याळाच्या दिशेने रॅडियली स्थानांतरीत करतो तर आपल्याकडे एक छाप असेल जर आपण या दृश्याकडून पहात असाल तर तिथे हे एक आडवे प्रतल आहे तेथे उभे प्रतल आहे असे दिसते जर आपण या दिशेने पाहिले तर असे दिसते की तेथे एक रेषा आहे वरच्या बाजूची रेषा आडव्या प्रतलासाठी आहे खाली एक रेषा उभ्या प्रतलासाठी आहे त्याचप्रमाणे जर आपण दुसर्या क्वाड्रंटमध्ये असाल तर येथे जर आपण दुसर्या क्वाड्रंटमध्ये असाल तर उभ्या प्रतलातील प्रक्षेप आपण नेहमीच तिथे ठेवतो आडवे प्रक्षेप आपण त्या मार्गाने घेऊ शकतो आपण नेहमी घड्याळाच्या दिशेने कोणतेही आडवे प्रतल 90 ० अंशांनी फिरवितो जर आपण असे करत आहोत की दोन्ही प्रतले एकमेकांशी तंतोतंत जुळत आहेत आणि आपल्याला हे स्थानांतरित करावे लागेल तर आपण a आणि a म्हणूया जर आपण या दृश्याकडून पहात आहोत तर ही एक रेषा आणि ही रेषा असेल हे येथे उभे प्रतल आणि आडवे प्रतल देखील आहे आणि प्रक्षेपांपैकी एक म्हणजे येथे आणखी एक प्रक्षेप a' आहे त्यामुळेच आपल्याला उभे प्रक्षेप म्हणून आपण a' पहात आहोत आडवे प्रक्षेप म्हणून आपण हेच पहात आहोत चला तर मग चतुर्थ क्वाड्रंट मधील बिंदूसाठी आपण समान नियम लागू करू जर हे चौथे क्वाड्रंट असेल तर हे एक प्रतल आहे हा उभ्या प्रतलावरील प्रक्षेपित बिंदू आहे उभे प्रतल तेच समान आहे आपण ज्या आडव्या प्रतलात प्रक्षेपित करत आहोत ते आडवे 90 अंश आणि घड्याळाच्या दिशेने फिरवा आपण तयार करत असल्यास ते प्रक्षेपांपैकी एक प्रक्षेप a' शी तंतोतंत जुळेल दुसरा प्रक्षेप a जर आपण या बाजूने पहात आहोत तर एक म्हणजे a' दुसरा एक a आहे म्हणून येथे उभ्या प्रतलावर प्रक्षेपित केलेला बिंदू A हा a' आहे त्यांच्या उत्पत्तीवरून आडव्या प्रतलावर प्रक्षेपित केलेले a चे प्रक्षेपण मिळविण्यासाठी ते घड्याळाच्या दिशेने 90 ० अंशांनी फिरवा चला तर मग वेगवेगळ्या क्वाड्रंट मधील बिंदूंचे प्रक्षेप पाहू विशेषत पहिल्या क्वाड्रंट मध्ये जर बिंदू A उभ्या आणि आडव्या या दोन्ही प्रतलाच्या वर असल्यास तर संक्षिप्तपणे सांगायचे झाल्यास आपण कोणतेही बिंदू निवडता ते A उभ्या आणि आडव्या या दोन्ही प्रतलाच्या वर आहे तर हे A च्या वर आहे आडव्या प्रतलापेक्षा वरचे आहे आणि त्या पुढच्या या उभ्या प्रतलापेक्षा वरचे आहे जर आपल्याकडे अश्या प्रकारचे काही प्रक्षेप असतील तर आपल्याकडे असे असेल तर प्रथम प्रक्षेप नेहमी उभ्या प्रतलाकडे असते तर आपण त्यास a' म्हणून दर्शवितो आडवे प्रक्षेप आपल्याकडे असे दर्शविण्यासाठी a आहे आपण ते 90 अंश पलटवले जर आपण तसे केले तर ते असे दिसते तर प्रक्षेप a' हा आहे तर ही लांबी oa' इथे oa' प्रमाणेच आहे तर याला घड्याळाच्या दिशेने 90 अंशांनी फिरवा या प्रतलात हे अंतर o त्या o समानच आहे हे चित्र 3 डी मध्ये दर्शविण्याऐवजी या द्विमितीय फ्रेमवर्क मध्ये दर्शविणे नेहमीच सोयीचे आहे जिथे आपल्याकडे लांबीचे स्पष्ट संकेत असतील अहो त्यामुळेच आपण या प्रकारच्या प्रक्षेपांचा वापर का करतो 3 डी वस्तू दर्शविणे आणि त्यांचे परिमाण शोधणे नेहमीच कठीण काम असते तर जर आपण या वेगवेगळ्या प्रतलांवर हे बिंदू प्रक्षेपित करू इच्छित असाल तर आपल्यासाठी अंतर मोजणे आणि त्या गोष्टी पुनर्प्राप्त करणे आपल्यासाठी सुलभ होते चला तर मग आडव्या प्रतलावरील एखादा बिंदू A पाहू परंतु तो उभ्या प्रतलात आहे उदाहरणार्थ बिंदू A निवडूया तो आडव्या प्रतलाच्या वर आहे परंतु तो उभ्या प्रतलात आहे तो येथे कुठेतरी नाही परंतु तो तंतोतंत त्या उभ्या प्रतलात आहे तर या प्रकरणामध्ये प्रक्षेप A आधीपासूनच तेथे आहे तर परिभाषेनुसार तो स्वतःचाच प्रक्षेप a' बनतो आणि जर आपण a खाली प्रक्षेपित करत असाल तर तो आडव्या प्रतलात o वर जुळेल याचा अर्थ असा की जर आपण द्विमितीय फ्रेमवर्क कडे पहात आहोतजेथे आडव्या प्रतलासाठी आपण हे 90 अंश घड्याळाच्या दिशेने बनवणार आहोत तर उभ्या प्रतलावरील ' आपल्याला दिसेल त्याचा आडव्या प्रतलावरील A प्रक्षेप अचूकपणे o येथे जुळतो तर आडव्या प्रतलावरील प्रक्षेप लांबी 0 आहे तर उभ्या प्रतलात ते oa' आहे चला आपण पुढचा प्रश्न विचारू जर बिंदू A आडव्या प्रतलावर असेल आणि तो उभ्या प्रतलासमोर असेल तर हे उभे प्रतल आहे ज्याचा आपण उल्लेख करीत आहोत आणि बिंदू A उभ्या प्रतलासमोर आडव्या प्रतलात आहे म्हणून जर आपण प्रथम प्रक्षेप करत असाल तर नेहमीच उभ्या प्रतलात करा हे मूळ o कडे जुळते ज्यास आपण a' म्हणतो आता आडव्या प्रतलावर A चे प्रक्षेपण आपल्याला हे अंतर देते तर जर आपण हे प्रतल आडवे प्रतल घड्याळाच्या दिशेने 90 अंशांनी खाली सरकवत असाल तर आपल्याला हे उभे प्रतल मिळेल घड्याळाच्या दिशेने अंदाजे 90 अंशांनी a मूळ बिंदूवर प्रक्षेपित केला जातो तर हा a' या एक्स वाय प्रतलातील स्वतःच एक मूळ बिंदू आहे हा एक्स वाय अक्ष आहे जो उभ्या आणि आडव्या प्रतलास छेदत आहे तर त्या एक्स वाय वर आपल्याकडे a' अचूकपणे मूळ बिंदूशी जुळेल आणि a अंतर आहे ते oa आहे जर a बिंदू आडव्या प्रतलावर असल्यास आपल्याला आडव्या प्रतलावर ही खरी लांबी सापडेल आणि प्रक्षेप आपल्याला नेहमी 0 देईल चला आपण सारांश घेऊया वेगवेगळ्या प्रतलांवरील बिंदूचा हा प्रक्षेप आहे उदाहरणार्थ आडव्या प्रतलावरील उभ्या प्रतलासमोरील a बिंदूचे उभ्या प्रतलावरील प्रक्षेपण a' oa आणि oa' आडव्या प्रतलावरील तर आडव्या प्रतलावरील oa आणि oa' उभ्या प्रतलावर त्याच मांडणीतून मी या बिंदू साठी बाजूच्या दृश्याचे प्रक्षेप पहात असल्यास काय करावे प्रथम क्वाड्रंट व्याख्येनुसार प्रमाणित संकेत म्हणजे प्रथम या बाजूचे प्रतल तयार करून प्रक्षेपित करा आणि त्यास घड्याळाच्या उलट दिशेने पलटवा जर हे असे असेल तर कदाचित आपल्या आसपास असू शकेल परंतु सहसा आपण उभे प्रतल आडवे प्रतल या सारख्या द्विमितीय प्रक्षेपणासह जातो तर हे अशा प्रकारे होईल त्याचप्रमाणे जर आपण आडव्या प्रतलावरील बिंदू तंतोतंतपणे पाहत आहोत त्या उभ्या प्रतलावरील उभ्या प्रतलात असलेला आडव्या प्रतलावरील याचा अर्थ हा बिंदू मग त्याचा प्रक्षेप आपल्याला उभ्या प्रतलावर a' देईल आडव्या प्रतलावरील 0 स्थानावर देते जर बिंदू A आडव्या प्रतलात उभ्या प्रतलासमोर असेल तर oa' हे आहे oa आणि oa' हे o a o o या स्थानावर जुळले जातील तर आपल्याकडे 0 लांबी असेल अश्या रितीने बिंदू प्रक्षेप होतात उदाहरणार्थ चला तर मग उभ्या प्रतलासमोर 3 सेंटीमीटर अंतरावर असलेला एक बिंदू विचारात घेऊ आणि तो आडव्या प्रतलापासून 5 सेंटीमीटर वर आहे याचा अर्थ असा की तो या प्रकारात येतो या दिशेने 3 सेंटीमीटर या दिशेने 5 सेंटीमीटर याचा अर्थ असा की जर आपण हे एक एक्स वाय प्रतल रेखाटणार असाल त्यावर बिंदू a' निश्चित करा तर याला o म्हणा प्रक्षेपित करा त्याचप्रमाणे हा बिंदू a आहे तरत्यामुळे हे परिमाण 50 मिमी होते आणि हे परिमाण 30 मिमी होते तर पुढच्या वर्गात आपण रेषा प्रक्षेपाबद्दल अधिक जाणून घेऊ खूप खूप धन्यवाद